सेल कल्चर टेक्नॉलॉजी या अभ्यासात आपणा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे हे आपले पहिल्या आठवड्यातील तिसरे व्याख्यान आहे पहिल्या व्याख्यानाला मी तुम्हाला सांगितले की आपण सेल कल्चर याकडे फक्त एक तंत्रज्ञान म्हणून न बघता एक तत्त्वज्ञान म्हणून बघायला हवे कारण मी आपणास सांगितले होते की यामध्ये तत्त्वज्ञान समाविष्ट आहे आणि यामध्ये रसायनशास्त्र भौतिकशास्त्र आणि जीवशास्त्र यांचादेखील समावेश आहे पुढील दोन ते तीन व्याख्यानात आपण पेशींचे नैसर्गिक शास्त्र तसेच इन विवो व इन विट्रो या परिस्थितीबद्दल बोलू कारण जेव्हा मला पेशीचे जीवशास्त्र त्यांची नैसर्गिक रचना कळेल तेव्हा मला तशी रचना कृत्रिम वातावरणात देखील निर्माण करण्यासाठी मदत होईल तर आज आपले पहिल्या आठवड्यातील तिसरे व्याख्यान आहे जीवशास्त्रात महत्वाचे स्थान असलेल्या पेशी या शरीराबाहेर कशा वाढतात याविषयी आपण पुढचे काही तास चर्चा करणार आहोत या पेशी शरीराबाहेर वाढवण्यासाठी काय काय करता येईल हा आपला चर्चेचा मुख्य मुद्दा असणार आहे या मुद्याचे निराकरण करण्यासाठी आपल्याला शरीरातील पेशी कोणत्या परिस्थितीत वाढतात हे समजून घेतले पाहिजे तर आपण मागील उदाहरणापैकी एक उदाहरण घेऊ उदाहरणार्थ पुन्हा स्पष्टीकरण द्यायचे असल्यास आपण कार्डियाक पेशींचे किंवा हृदयातील पेशींचे उदाहरण घेऊ संबोधतो हे मी तुम्हाला आधीच सांगितले आहे या पेशींना ऑक्सिजनची गरज असते आणि त्या कार्बन डायऑक्साईड बाहेर टाकतात याठिकाणी गॅसियस एक्सचेंजची जी यंत्रणा आहे ती आपल्याला सर्वात प्रथम समजून घेण्याची गरज आहे कारण ऑक्सिजन जर नसेल तर अशा वेळेस पेशीं मृत होऊ शकतात त्यांना पुरेसा ऑक्सिजन आवश्यक आहे आणि एवढेच नाही तर येथे तयार होणारा कार्बन डायऑक्साईड हा पेशीच्या बाहेर टाकावा लागतो अन्यथा यामुळे पेशीच्या आतील वातावरण आम्लीय होईल याचे कारण कार्बन डाय ऑक्साइड व पाणी एकत्र आल्यास कार्बोनिक आम्ल तयार होते सर्वप्रथम आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्यावी लागेल येथे एक योग्य गॅसियस एक्सचेंज प्रणाली असणे आवश्यक आहे कारण याशिवाय या पेशी वाढणार नाहीत तर प्रथमता जेव्हा आपण हे टिशू बाहेर काढू तेव्हा आपण गॅसियस एक्सचेंज होण्यासाठी योग्य ते वातावरण प्रदान करायला हवे आणि कृत्रिम परिस्थितीत हे कशाप्रकारे करता येईल हे आपण समजून घेऊ पुढचा महत्त्वाचा घटक म्हणजे जर का तुम्हाला आठवत असेल मी मागील एका व्याख्यानात तुम्हाला सांगितले होते की या पेशी कधी कधी आधारावर चिकटलेल्या असतात पेशींचे या नुसार दोन प्रकार ठरतात काही पेशी ज्या आधारावर चिकटलेल्या असतात तर काही पेशी ज्यांना आधाराची गरज नसते यांना अनुक्रमे अधेरिंग सेल्स आणि नॉन अधेरिंग सेल्स असे म्हणतात अधेरिंग सेल्स या आपण आपल्या त्वचेवर पाहू शकतो त्या सर्व एकमेकांना चिकटलेल्या आहेत दुसऱ्या प्रकारात नॉन अधेरिंग सेल्स यांचे उदाहरण म्हणजे रक्तपेशी त्यांना खरेतर आधाराची गरज नाही त्या मुक्तपणे शरीरात आढळतात जर त्या एकमेकांना चिकटल्या तर शरीराची कार्यप्रणाली खंडित होऊ शकते कारण रक्तपेशींचे काम म्हणजे शरीराला ऑक्सिजनचा पुरवठा करणे आहे आपण येथे रक्तातील पेशी विषयी बोलत आहोत मग त्या लाल रक्त पेशी असू शकतील श्वेत रक्तपेशी असू शकतील किंवा लिंफोसाईटस ल्युकोसाइट्स मॅक्रोफाजेस असू शकतील आपल्याला यापैकी कुणाचे संवर्धन करायचे आहे हे ठरवणे महत्वाचे आहे आणि तसे ठरल्यास आपल्याला त्यांना आधार देण्याची गरज आहे का की आपल्याला त्यांना आधाराची गरज नसलेल्या द्रवात वाढवायचे आहे हे ठरवणे हा एक अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे आता आपण हृदयाचा विचार करू हृदयाच्या पेशी या नियमितपणे रक्ताच्या संपर्कात येत असतात या रक्तातून अनेक नॉन अधेरिंग सेल्स वाहत असतात आणि या पेशी जेव्हा रक्ताद्वारे मार्गक्रमण करत असतात त्यावेळेस त्या कदाचित वेगवेगळे पदार्थ स्त्रवत असतील वास्तविक पाहता या पेशी नेमके काय पदार्थ स्त्रवत आहेत आणि या पदार्थांचा सभोवतालच्या अधेरिंग सेल्सवर नेमका काय प्रभाव होत आहे हे जाणून घेणे कठीण आहे या चित्रात गुलाबी रंगाच्या अधेरिंग सेल्स दाखवल्या आहे आणि लाल रंगाच्या नॉन अधेरिंग सेल्स दिसत आहे असे समजू या लाल रंगाच्या पेशी कुठलातरी "x" पदार्थ स्त्रवत आहे आणि या पदार्थामुळे सभोवतालच्या या गुलाबी रंगाच्या पेशींच्या म्हणजेच अधेरिंग सेल्सच्या कार्यावर काहीतरी फरक पडत आहे पण ते नेमके काय हे आपल्याला माहित नाही सर्वप्रथम आपल्याला हे ठरवावे लागेल की आपल्याला अधेरिंग सेल्स आणि नॉन अधेरिंग सेल्स यापैकी कुठल्या पेशींची वाढ करावयाची आहे आपण या व्याख्यानात फक्त अधेरिंग सेल्स यांच्याविषयी बोलू मी याचा उल्लेख माझ्या पहिल्या किंवा दुसऱ्या व्याख्यानात देखील केला होता परंतु त्यावेळेस मी याबद्दल जास्त बोललो नव्हतो जर आपल्याला अधेरिंग सेल्सच्या बाबतीत बोलायचे असेल तर त्या काही अशा प्रकारे असतात समजा ही एक पेशी आहे हे त्याचे केंद्रक आहे हा डी आहे आणि या पेशीमध्ये पेशीचे इतर अवयव जसे की मायटोकॉड्रीया एंडोप्लाजमीक रेटीकयूलम पेशी पटल गोल्जी एपॅरेटस हे आहेत आणि या पेशीमध्ये हे पेशी पटलावरील प्रथिने आहेत आता जर या पेशीला आधारासाठी पृष्ठभागाशी किंवा इतर पेशीसोबत चिकटायचे आहे तर ही पेशी त्यासाठी बंधक द्रव्याचा स्त्राव करेल त्यासाठी मी या निळ्या रंगाच्या बाणांचा प्रयोग करत आहे हे बंधक द्रव्य या पेशी ला इतर पेशी सोबत जुडण्यासाठी मदत करते मग त्या इतर पेशी त्याच प्रकारच्या असो किंवा इतर प्रकारच्या असो आता या दोन पेशी मिळून पुन्हा हा नवीन बंधक द्रव्य स्त्रवतील आणि तिसऱ्या पेशीसोबत आधार प्रस्थापित करतील आणि अशाप्रकारे हळूहळू ते पेशींची एक नवीन समूह किंवा वसाहत स्थापित करतील तर यांना एकमेकांना जुडण्यासाठी जे बंधक द्रव्य ते तयार करतात ते मी इथे निळ्या रंगाने दर्शविले आहे हे एक प्रकारचे आधारद्रव्य तयार होईल जर तुम्ही यातून पेशी काढून टाकल्या तर जे काही तुम्हाला उरलेले दिसेल ते काहीसे अशाप्रकारे असेल जे मी इथे निळ्या रंगाने दाखवत आहे याला आपण वैज्ञानिक भाषेत एक्स्ट्रा सेल्युलर मॅट्रिक्स असे संबोधतो कारण हे पेशीच्या बाहेर टाकले जाते हा पेशीचा आतील भाग नाही आणि हे एक्स्ट्रा सेल्युलर मॅट्रिक्स बऱ्याच प्रमाणात प्रथिने व कर्बोदकांचे बनलेले असते यामध्ये काही प्रमाणात धातूंचे आयन आणि इतर काही गोष्टी देखील समाविष्ट असतात हे एक्स्ट्रा सेल्युलर मॅट्रिक्स हा शरीरातील टिशूंचा एक अतिशय महत्वाचा गुणधर्म आहे कारण याचमुळे पेशी या शरीरातील विविध भागात स्थिरावलेल्या आढळतात या महत्त्वाच्या मुद्द्यावर आपण नंतर बोलु जेव्हा आपण कर्करोग या विषयावर बोलू एक्स्ट्रा सेल्युलर मॅट्रिक्स हे वेगवेगळ्या प्रकारच्या पेशींच्या समूहात वेगवेगळ्या प्रकारचे असू शकते समूह म्हणजे नेमके काय समजा हे हृदय आहे तर हा आहे हृदयातील पेशींचा समूह येथे मेंदू आहे तर हा झाला मेंदूतील पेशींचा समूह हे आहे जठर म्हणजे इथे आहे जठरातील पेशींचा समूह हा प्रत्येक पेशींचा समूह आहे आणि या समूहांमध्ये पुन्हा उप समूह असतात ते कसे काय समजा मी हृदयाचे विच्छेदन केले काहीसे याप्रमाणे हृदयाची संरचना अशी असते हृदयात एकूण चार कप्पे असतात त्यातील हे 2 वरील कप्पे आहेत ज्यात एक डावा कप्पा आणि एक उजवा कप्पा आहे आणि त्याच प्रमाणे हे दोन खालील कप्पे आहेत तर येथे देखील अनेक पेशींचे समूह आहे या खालील कप्प्यात ज्या पेशी आहे त्या वेंट्रीक्युलर पेशी आहेत हे ज्या दोन कप्प्यांमध्ये आढळतात त्या दोन कप्प्यांना जवनिका असे म्हणतात आणि हे वरील दोन कप्पे यांना कर्णिका असे म्हणतात यांच्यात वेगवेगळ्या प्रकारच्या पेशी असतात या दोन प्रकारच्या पेशी समुहात काही प्रमाणात फरक असतो म्हणून ते वेगवेगळे पेशी समूह आहेत त्यामुळे या वेगवेगळ्या पेशीसमूहाद्वारा वेगवेगळे एक्स्ट्रा सेल्युलर मॅट्रिक्स तयार केले जाते याला जीवशास्त्रात E M असे थोडक्यात म्हणतात या द्वारे आपण या प्रकारच्या पेशी इथे वाढत आहे असे ओळखू शकतो एक्स्ट्रा सेल्युलर मॅट्रिक्सची एक विशेषता आहे तर पुन्हा वळू या आपल्या मुद्द्याकडे आपल्याला या पेशी कृत्रिम वातावरणात वाढवायच्या असतील तर या पेशींना मला योग्य ते एक्स्ट्रा सेल्युलर मॅट्रिक्स द्यावे लागेल तरच या पेशी त्यांच्या नैसर्गिक स्वरूपात वाढू शकतील त्यासाठी माझ्याकडे योग्य ते एक्स्ट्रा सेल्युलर मॅट्रिक्स असावे लागेल जेव्हा मी या पेशी शरीराबाहेर काढून त्यांना संवर्धन बशीत वाढवण्याच्या प्रयत्न करेन त्यासाठी सर्वप्रथम मला या संवर्धन बशीत या पेशींना वाढीसाठी उपयुक्त असे एक्स्ट्रा सेल्युलर मॅट्रिक्स टाकावे लागेल ही यासाठी प्राथमिक गरज आहे तर मी तुम्हाला इथे या संवर्धन बशीत एक्स्ट्रा सेल्युलर मॅट्रिक्स निळ्या रंगाने दर्शवित आहे कारण मी अगोदर देखील हे दर्शविण्यासाठी निळ्या रंगाचा वापर केला होता तर या संवर्धन पेशी जे दिसत आहे ते एक्स्ट्रा सेल्युलर मॅट्रिक्स असून त्यासोबत त्यांची योग्य ती प्रथिने देखील आहेत आता आपण एक्स्ट्रा सेल्युलर मॅट्रिक्सबद्दल बोलू जे मी इथे निळ्या रंगाने दाखवले आहे आपण एक गृहित धरू समजा या एक्स्ट्रा सेल्युलर मॅट्रिक्सला आपण "B" नावाने संबोधले आणि यात तुम्ही एक "P" नावाचा पदार्थ मिसळला आणि यानंतर जेव्हा तुम्ही यावर कार्डियाक मायोसाइट्स वाढीसाठी ठेवले आणि आपल्याला असे दिसले की या पेशी आता एकमेकांना चिकटत नाही त्या एकमेकांपासून वेगवेगळ्या आहे या परिस्थितीत आपल्याला असे दिसेल की या पेशी कुठलीही हालचाल न करता या ठिकाणी स्थिरावल्या आहेत परंतु खरे तर या पेशींनी एकत्र येऊन अशी संरचना तयार करायला हवी होती ज्यामध्ये या पेशींनी विद्युत यांत्रिक क्रिया दाखवली असती या पेशी एकमेकांच्या जवळ येऊन त्यांनी त्यांची नैसर्गिक संरचना तयार करायला हवी तुम्हाला जर का आठवत असेल हे मी माझ्या पहिल्या किंवा दुसऱ्या व्याख्यानात दाखवले होते परंतु या पेशी इथे एकमेकांच्या जवळ येत नाही आता मी तुम्हाला सांगतो की तुम्ही हे प्रयोग करून पाहू शकता की "P" हा पदार्थ या पेशींच्या हालचालीला विरोध करत आहे समजा "P" हा एक विषारी पदार्थ आहे जो एक्स्ट्रा सेल्युलर मॅट्रिक्सला चिकटून या कार्डियाक मायोसाइट्सला एकमेकांच्या जवळ येऊ देत नाही पण हे आपण कसे सिद्ध करणार जर का तुम्हाला यातील मूलभूत बाबी माहित असतील तर तुम्ही याच्याशी संबंधित कुठल्याही प्रश्नाचे उत्तर शोधू शकाल पण त्यासाठी तुमचे पायाभूत ज्ञान अगदी योग्य हवे हे असे नाही करता येणार कि एखाद्याने संवर्धन बशी घेतली आणि काम सुरू केले हे इतके सोपे नाही खरे पाहता बऱ्याच विद्यार्थ्यांना संवर्धन बशीत असलेल्या एक्स्ट्रा सेल्युलर मॅट्रिक्सचे महत्वच माहित नसते त्यांना माहीतच नाही की यामध्ये प्रचंड प्रमाणात रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र दोघींचं सामाईक महत्त्व आहे यात असे नाही करता येणार की तुम्ही फक्त काही पदार्थ घेतले आणि ते एकमेकात मिसळवले आणि तुम्हाला काहीतरी निष्कर्ष मिळेल हे असे बिलकुल घडणार नाही इथे प्रत्येक गोष्टीमागे काहीतरी तत्व आहे आणि ते समजण्यासाठी प्रत्येकाला या पायाभूत गोष्टी समजूनच घ्यावा लागतील त्यानंतर आपण त्यावर केलेल्या प्रयोगाद्वारे काहीतरी निष्कर्ष किंवा अनुमान काढू शकू हे एक नैसर्गिक E जसे की मी तुम्हाला या अगोदर सांगितले हे प्रथिने व कर्बोदकांचे बनवलेले आहे हा एक कृत्रिमरित्या तयार केलेला रेणू आहे ह्या रेणूची त्याच्या नैसर्गिक प्रतिरुपाशी समानता आहे हा कृत्रिम रेणू सेंद्रिय असू शकतो किंवा हा असेंद्रिय देखील असू शकतो आणि हे समजण्यासाठी तुम्हाला त्याची जैविक आणि रासायनिक रचना समजून घ्यावी लागेल चा एक महत्वाचा गुणधर्म आहे त्याबद्दल आपण बोलूया आपण आता कर्करोग व कर्करोग यांच्या विषयी बोलू कर्करोगाच्या पेशी म्हणजे म्हणजे नेमक्या काय असतात या रोगाच्या पेशींचा उगम आपल्याच शरीरात होतो उदाहरणार्थ आपण पेशी समूहाबद्दल बोलू आपण आपल्या शरीराला पेशींचा समूह समजू यामध्ये निळा समूह लाल समूह हिरवा समूह नारंगी समूह गुलाबी समूह समूह अशा विविध रंगांचे पेशीसमूह आहे असे समजून चालू वेगवेगळे समूह हे वेगवेगळ्या पद्धतीचे कार्य करतात व तसे गुणधर्म दाखवतात आणि ही संपूर्ण प्रणाली अतिशय योग्य पद्धतीने एकमेकांसोबत कार्य करते आणि अशाप्रकारे हे सर्व सुरळीतपणे एकमेकांच्या मदतीने काम पार पाडतात आता असे समजू या समूहातील एक पेशी ही या समूह नियमाच्या विरुद्ध वागायला लागली आणि त्या पेशीने ठरवले कि मी या समूहाचे नियम पाळणार नाही आणि या समूहातून बाहेर पडेल असा विचार करू की प्रत्येक समूहाचे E हे वेगवेगळे आहे आणि या प्रत्येक E ची रचना वेगवेगळी आहे हे एक प्रकारे बारकोड प्रमाणे आहे बारकोड जसा प्रत्येक वस्तूसाठी वेगळा असतो तसेच E चे देखील आहे या वेगळ्या झालेल्या पेशीने ठरवले कि मी हा बारकोड मानणार नाही आणि त्यामुळे ही पेशी समूहातून निघून बाहेर कुठेही जाऊ शकते आणि तिथे वाढू शकते ही पेशी आता एका अर्थाने नॉन अधेरिंग सेल झाली आहे ती शरीराच्या कुठल्याही भागात जाऊन तिथे समस्या निर्माण करू शकते ही पेशी आता शरीरासाठी अपायकारक झाली आहे आणि शरीराचे तिच्यावर नियंत्रण राहिले नाही कर्करोगाच्या पेशी सोबत असेच घडते पेशी ठरवते की मी माझ्या या पेशी समूहाचा भाग राहणार नाही ही पेशी तिचे गुणधर्म बदलते आणि समूहातून बाहेर पडून ती इतर कुठल्याही समूहात जाऊन स्वतः सारख्या नवीन पेशी तयार करू लागते या पेशीचा आता E सोबत कुठलाही संबंध राहिला नसल्याने ही असे करू शकते म्हणून मी तुम्हाला सांगतो जीवशास्त्रात या एक्स्ट्रा सेल्युलर मॅट्रिक्सला फार महत्त्व आहे मी हे मुद्दामून पुन पुनः सांगत आहे कि एक्स्ट्रा सेल्युलर मॅट्रिक्सचे विज्ञान फार महत्वाचे आहे कदाचित तुम्ही भविष्यातील वैज्ञानिक व्हाल माझा सल्ला आहे की कृपया कुठल्याही गोष्टीची डोळे झाकून अंमलबजावणी करू नका त्यामागचे मूलभूत विज्ञान समजून घ्या यावर व्यवस्थित विचार करा मी अनेक लोकांना पाहिले आहे जे वेगवेगळे E असलेले डिश विकत घेतात आणि त्यावर सेल कल्चर करण्याचा प्रयत्न करतात नक्कीच त्यावर काही ना काही वाढ तुम्हाला दिसेल जीवन आपला मार्ग शोधून घेतं पण हा प्रयोगाचा योग्य मार्ग नाही जोपर्यंत तुम्ही या ठिकाणी नेमके काय घडत आहे त्याची मूलभूत कारणीमीमांसा करीत नाही तोपर्यंत याला अर्थ नाही तुम्हाला ते मुळापासून समजून घ्यावे लागेल की असे केल्याने काय होईल दुसरे E वापरल्याने काय होईल एवढेच नाही तर एकच E वापरून थोडे बदल जरी केले तरी पेशीच्या गुणधर्मात काय बदल होत आहेत हे जाणून घेणे तितकेच महत्त्वाचे आहे हा तो मुद्दा आहे जेव्हा पेशी शरीरासाठी अपायकारक बनते जेव्हा पेशीचे रुपांतर कर्करोगाच्या पेशीत होते कारण त्या पेशीचा सभोवताली असलेल्या एक्स्ट्रा सेल्युलर मॅट्रिक्सशी संबंध तुटतो ज्यांना जीवशास्त्राविषयी कमी माहिती आहे ते असे समजू शकता की एक प्रकारे E चा बारकोड खराब किंवा निष्क्रिय झाला जेव्हा बारकोड खराब होतो किंवा निष्क्रिय होतो तेव्हा पेशी विचित्र पद्धतीने वागू लागतात ते शरीराच्या इतर कुठल्याही भागात जाऊन तिथे अडथळे निर्माण करू शकतात अशाप्रकारे कर्करोगाची निर्मिती होते हा दुसरा महत्वाचा भाग आपण समजुन घेतला ज्यात E किती महत्त्वाचे आहे ते आपण पाहिले पुढच्या व्याख्यानात आपण जीवशास्त्रातील इतर महत्त्वाच्या पेशींचा अभ्यास करू जसे की बी सेल्स तर आज आपण गॅसियस एक्सचेंज आणि एक्स्ट्रा सेल्युलर मॅट्रिक्स म्हणजे E बद्दल जाणून घेतले पुढील भाग पुढच्या व्याख्यानात पाहूया